इंजिनियरिंग मॅथेमॅटिक्स I म्हणजे अभियांत्रिकी गणित 1 वरील व्याख्यानात आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 26 आहे आपण बीटा आणि गॅमा फंक्शनवरील चर्चा चालू ठेवू तर ही इंप्रॉपर इंटीग्रलची विशेष प्रकारची उदाहरणे आहेत आणि आज आपण प्रामुख्याने त्यांच्या गुणधर्मांबद्दल आणि त्या इंटीग्रलचे इव्हॅल्यूएशन कसे करावे याबद्दल बोलत आहोत आणि मागच्या व्याख्यानात आपण आधीपासूनच त्या इंटीग्रलचे कॉन्व्हर्जन्स पाहिले आहे आणि जर आपल्याला हे आठवत असेल की बीटा फंक्शन हे इंप्रॉपर इंटीग्रल होते आणि जेव्हा m n 0 तेव्हा ते कॉन्व्हर्ज होते येथे हा नंबर पॉवर एक्सपोनेंटमध्ये आहे m आणि n पॉझिटिव्ह आहेत आणि जेव्हा असतात तेव्हा हे डायव्हर्ज होते आणि आपण गॅमा फंक्शनसाठी देखील पाहिले आहे की हे मिक्सड टाईप इंप्रॉपर इंटीग्रल हे n 0 असताना कॉन्व्हर्ज होते आणि n≤0 असल्यास ते डायव्हर्ज होते प्रथम आपण या बीटा फंक्शनच्या एका गुणधर्माबद्दल चर्चा करू जो सीमेट्री म्हणजे सममिती गुणधर्म आहे आणि हे इंप्रॉपर इंटीग्रल आहे आणि जर आपण येथे 1 x y असे सबस्टिट्युट केले तर आपण सहज असे पाहू शकतो तर हे इथे करूया तर जर आपण येथे 1 x y असे सबस्टिट्युट केले तर याचा अर्थ dx dy आणि नंतर हे इंटीग्रल तर नंतर x 0 तर y 1 आणि नंतर आपल्याकडे येथे 0 आहे तर तर येथून x हा 1 y होईल तर तर आपल्याकडे आणि 1 x y आहे तर आणि हे dx dy तर हे आता आपण परत घेऊ शकतो

तर हे पुन्हा बीटा फंक्शन आहे आणि जे आपल्या नोटेशननुसार बीटाद्वारे दर्शविले जाईल तर हे येथे आहे तर हेआहे तर आपल्या नोटेशननुसार हे आहे येथे आपल्याकडे सीमेट्री गुणधर्म आहेत कशाची गणना करू याने काही फरक पडत नाही हे आता आपण भविष्यातील चर्चेत लक्षात ठेवू आणि म्हणूनच या बीटा फंक्शनची व्हॅल्यू कशी मिळवावी प्रश्न व्हॅल्यू काढणे हा आहे कारण ही विशेष इंटीग्रल आहेत इंप्रॉपर इंटीग्रल आहेत आणि या बीटा फंक्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल समजा येथे n हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे तर बर्याच प्रकरणांमध्ये आपण त्याबद्दल चर्चा करू शकतो किंवा आपण त्या सोप्या पद्धतीने त्या इंटीग्रलची गणना करू शकतो येथे n हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे असे आपण गृहित धरत आहोत तर या प्रकरणात आपण विचार करतो आणि आता जर आपण हे इंटीग्रल बाय पार्टस केले आणि n हा एक पॉझिटिव्ह नंबर आहे असे समजले तर आपण फंक्शनचा हा भाग वेगळा करू आपण हे इंटीग्रल बाय पार्टस केले तर हे त्याचे इंटीग्रल येथे असेल म्हणून जेव्हा आपण या m ला पॉझिटिव्ह मानतो आणि आपण हे पाहिले आहे की हे बीटा एक सीमेट्री फंक्शन आहे जे आपण आधी पाहिले आहे तर तेथे कोणतेही मुद्दे नाहीत आपणास समान सूत्र मिळेल येथे m हा ने बदलला जाईल तर या प्रकरणात आपण पॉझिटिव्ह नंबर घेतल्याबद्दल आपण नुकतेच पाहिले आहे म्हणून जेव्हा आपण कोणताही पॉझिटिव्ह इंटीजर घेतला तेव्हा जेव्हा m पॉझिटिव्ह इंटीजर असतो तेव्हा आपण समान गणना करू शकतो आणि त्या बाबतीत देखील आपल्याला समान परिणाम मिळेल आणि याचा परिणाम असा होईल की आपण या m ला n ने बदलू शकतो येथे आपल्याला मिळेल जर आणि n दोन्हींही इंटीजर असल्यास या प्रकरणात आपण एकतर उदाहरणार्थ हे प्रकरण घेऊ शकता येथे जेव्हा m देखील इंटीजर असतो तर याचा अर्थ असा की आपल्याकडे आहे आणि या प्रॉडक्टवर 1 च्या फरकाने हे इंटीजर पुन्हा दिसू लागले आता गॅमा फंक्शनची व्हॅल्यू तर आपल्याकडे हा इंटीग्रल असू शकतो आणि आपण तीच कल्पना वापरु शकता की इंटीग्रेशन बाय पार्टस केल्याने आपल्याला याचा चांगला संबंध मिळेल तर आपल्याला हे मिळाले की आणि हा एक अतिशय उपयुक्त संबंध आहे जो या गॅमा फंक्शनची व्हॅल्यू काढण्यासाठी वापरला जाईल जर n हा एक पॉझिटिव्ह इंटीजर असेल तर काय होईल म्हणून जेव्हा n हा इंटीजर असतो तेव्हा आपण सहजपणे त्याची व्हॅल्यू काढू शकतो कारण या परिभाषेनुसार किंवा या संदर्भ संबंधानुसार आपल्याला काय मिळेल ते लिहू शकतो तर जर I येथे वापरत असल्यास आणि आपण हे संबंध वापरत असल्यास हे असे होईल पुन्हा साठी आपण ते संबंध वापरू शकतो तर आपल्याकडे आहे आणि आपण याची पुनरावृत्ती करू शकतो जोपर्यंत हे 2 1 आणि नंतर Γ मिळत नाही तोपर्यंत आपण हे सुरू ठेवू तर काही ठिकाणी आपल्याला सारखे मिळेल जेणेकरून आपण वगैरे लिहू शकतो जेव्हा n पॉझिटिव्ह इंटीजर असेल तेव्हा आपल्याला मिळेल ज्याची आपण सहजपणे गणना करू शकतो कारण हा एक पॉझिटिव्ह इंटीजर आहे आणि आपण फक्त 1 ने कमी करत आहोत तर या मिळेल तर हे जर आपण या इंटीग्रलमधून पाहिले तर जेव्हा आपण तिथे n 0 घेतल्यास आपल्याकडे असलेला इंटीग्रल n 0 बदलत जाईल तर म्हणजे ही टर्म नाहीशी होईल तर आपल्याकडे आहे आणि हे इंटीग्रलची आपण सहजतेने व्हॅल्यू काढू शकतो कारण इंटीग्रल म्हणजे आहे आणि आपल्याकडे 0 ते असे लिमिट आहे तर जेव्हा x हा इन्फिनिटीजवळ येईल तेव्हा आपल्याला 1 मिळेल तर हे 1 होईल तर या ची व्हॅल्यू 1 आहे तर आता ही व्हॅल्यू घेऊन आपल्याकडे आहे याचा अर्थ तर आपल्याला असा इंप्रॉपर इंटीग्रल मिळाला परंतु या सोप्या प्रकरणात जर एन इंटीजर असेल तेव्हा या फॅक्टोरियलच्या बाबतीत एक चांगला संबंध आहे तो म्हणजे आता पुढे जाण्याने आपल्याकडे आणखी एक संबंध आहे फक्त इन्टीरियरसाठीच नव्हे तर साठी जे पुन्हा उपयुक्त ठरणार आहे तर जर आपल्याकडे तो संदर्भ संबंध असेल तर काही नॉन इंटीजर संख्येसाठी आपण तो संदर्भ संबंध वापरून गणना करू शकतो आणि शेवटी जर आपण या गॅमा हाफवर पोहोचलो तर नक्कीच आपल्याला व्हॅल्यू मिळेल तर हे पुन्हा उपयुक्त ठरेल तर आपण च्या परिभाषेतून पाहू शकतो जर आपण या इंटीग्रलमध्ये असे केले तर या गॅमा इंटीग्रलचा आणखी एक प्रकार मिळेल तर सब्स्टिट्युशनमुळे dx हा होईल आणि लिमिट समान राहील तर आपल्याकडे आहे तर हे या गॅमा इंटीग्रलचा आणखी एक प्रकार आहे जो आपण आता वापरु तर हे आहे आणि आता आपण असे बदलू शकतो तर आपल्याकडे आहे आणि हे आपल्याला ज्ञात इंटीग्रल आहे ज्याची व्हॅल्यू आपण काढणार आहोत जेव्हा आपण डबल इंटीग्रलबद्दल चर्चा करणार आहोत परंतु या इंटीग्रल ची ही व्हॅल्यू आहे नंतर असे दिसेल तर सध्या आपण हे गृहित धरू परंतु हे खूप उपयोगी इंटीग्रल आणि व्हॅल्यू लक्षात ठेवणे चांगले आहे आणि आता हे असल्यामुळे आपण याची 2 वेळा व्हॅल्यू काढू शकतो आणि या इंटींग्रलची व्हॅल्यू होणार आहे कारण अर्धे आहे ते 0 ते आहे मग रद्द होण्यामुळे आपल्याकडे व्हॅल्यू आहे तर आपल्याकडे व्हॅल्यू निर्धारण न करता काय प्रदान केले आहे हे व्हॅल्यू आपण वापरत आहोत परंतु काही व्याख्यानांनंतर आपण डबल इंटीग्रलबद्दल चर्चा करताना त्याची व्हॅल्यू काढू तर हे नंतर साठी ठेवू आता आपल्याकडे बर्याच प्रकारांचे फॉर्म म्हणजे स्वरूप देखील आहेत जसे की आपण फक्त काही बदल करून गॅमा फंक्शनसाठी पाहिले आहे आपल्याला आणखी एक फॉर्म मिळाला आहे बीटा फंक्शनसाठीही हेच घडले तर आपण फक्त अशा काही फॉर्ममध्ये जाऊया जे इंटीग्रलचे व्हॅल्यू काढण्यासाठी किंवा भिन्न स्वरूपात इंटीग्रल ओळखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील तर आपल्याकडे ची ही स्टॅंडर्ड डेफिनिशन आहे आणि उदाहरणार्थ आपण पर्याय म्हणून येथे तर त्या प्रकरणात आपले होईल आपण लिमिटबद्दल बोलूया तर जेव्हा x हा 0 च्या जवळ येत होता y हा इन्फिनिटीच्या जवळ येत होता हे वजाबाकी चिन्ह म्हणून आपल्याला हे इंटीग्रल मिळेल आणि जेव्हा x हा 1 वर जाईल तेव्हा y हा 0 पर्यंत जाईल तर याचा अर्थ 1 y 1 तर या हा 0 आहे तर y हा 0 कडे जाईल आणि मग आपल्याकडे हे वजा चिन्ह असेल जे आपल्या लिमिट परत करेल तर आता त्या पॉवर एकत्र करून येथे आपल्याकडे हे आहे दिलेल्या बीटा फंक्शनचा हा आणखी एक प्रकार आहे येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की या सब्स्टिट्युशनमुळे इंटीग्रल लिमिट पूर्णपणे बदलतात तर मूळ इंटीग्रल हे 0 ते 1 असे होते परंतु हे देखील हे समान फंक्शन आहे परंतु हे आता 0 पासून पर्यंत आहे हे एक सीमेट्रिक फंक्शन आहे आपण m ला n ने आणि n ला m ने बदलू शकतो त्यामुळे व्हॅल्यू बदलणार नाही आपल्याकडे आहे तर हे इंटीग्रल किंवा हे इंटीग्रल ते समान आहेत ज्याची व्हॅल्यू आहे जेव्हा आपण हा x असे बदलवितो तेव्हा आपल्याला दुसरा फॉर्म मिळू शकतो तर हा तर हे होईल तर लिमिट x 0 असताना तर तेही 0 असेल तर 1 असेल तर ते होईल तर आपण येथे घेत आहोत तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या दृष्टीने या प्रकारचा हा आणखी एक प्रकार आहे तर हे होणार आहे आणि आता आपण गॅमा फंक्शन चे काही भिन्न रूप देखील शोधू शकतो जे आहे आणि या प्रकरणात आपण यास पर्याय दिले तर x λy मर्यादा समान राहतील आणि आपला वेगळा फॉर्म आहे तर आपल्याकडे हे इंटीग्रल आहे तसेच जर आपण हा असे बदलले तर आपल्याकडे पुन्हा खूप कठीण फॉर्म येईल कारण येथून आपल्याला आता मिळते आपल्याला आणि नंतर मिळेल तर हे आहे तर येथे कोणतीही अतिरिक्त टर्म येणार नाही आणि मग आपल्याकडे आहे तर या गॅमा फंक्शनचा हा आणखी एक प्रकार आहे तर या गॅमा आणि बीटा फंक्शनमधील संबंध आपल्याला माहित आहे की जेव्हा m आणि n दोन्ही इंटीजर असतात तेव्हा आपण हे असे गॅमा फंक्शनच्या दृष्टीने लिहिले जाऊ शकते कारण आपण पाहिले आहे की हा काही नाही

आणि हे आपण येथे दर्शवित नाही की हे m आणि n इंटीजर नसताना देखील हाच निकाल रहातो त्या बाबतीत हे m आणि n फक्त एक पॉझिटिव्ह नंबर आहेत कारण हा निकाल नॉन इंटिजर व्हॅल्यू साठी आहे कारण नैसर्गिकरित्या गॅमाची व्याख्या तशीच केली जाते तर बीटा m n ची व्याख्या गॅमा एम गॅमा n भागिले गॅमा m प्लस n म्हणून केली गेली आहे हे दाखवण्यासाठी फक्त एक उदाहरण आपल्याकडे चे व्हॅल्यू मापन करायचे असलेले हे इंटीग्रल असल्यास आपल्याला बीटा फंक्शनची व्याख्या माहित आहे तर कधीकधी ओळखणे कठीण आहे परंतु या प्रकरणात हे काही इतके अवघड नाही की आपण काही पर्यायांद्वारे आपण सहजपणे या फॉर्ममध्ये रुपांतरित करू आणि मग त्याची व्हॅल्यू काढू उदाहरणार्थ या प्रकरणात आपण हे घेतल्यास जर आपण येथे घेतले असेल तर हे 1 मायनस t होईल जसा आपल्याला हा बीटा फॉर्म पहायचा आहे तर याचा अर्थ असा की हा असे आपण लिहू शकतो तर हे होईल

तर आपण या बीटामध्ये ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत तेच हे इंटीग्रल आहे तर आपण हे बीटा म्हणून लिहू शकतो

तर आपण या बीटा फंक्शनच्या मदतीने अशा अनेक इंटीग्रलची व्हॅल्यू काढू शकतो तर निष्कर्ष असा आहे की आपण या दोन व्याख्या पाहिल्या आहेत आणि या फंक्शन्सच्या व्हॅल्यू कशा काढव्यात आणि प्रामुख्याने गॅमा हाफ असा आपण काढला आहे आणि बीटा आणि गॅमा फंक्शन्स दरम्यान हे संबंध खूप उपयुक्त आहे

म्हणून हे वापरलेले संदर्भ आहेत आणि आपले आभार